प्रॉब्लेम्स 5 8 आत्ताच असाइनमेंट 6 चे चार प्रश्न शैलेंद्र कुमार यांनी सोडवले आहेत पुढील चार प्रश्न अनमोल ठाकूर सोडणार आहेत जे सुद्धा आयआयटी कानपूर येथे आमच्या विभागामध्ये पी एच डी चे विद्यार्थी आहे तर येथे आहे अनमोल ठाकूर स्टुडन्ट परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद तर मी असाइनमेंट क्रमांक 6 चे राहिलेले चार प्रश्न सोडवणार आहे तर प्रश्न क्रमांक 5 आहे मी प्रथम प्रश्न उल्लेखित करतो तर प्रश्न आहे की एक गोल सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा वाहवत आहे तर एका गोलाचा विचार करा जो सरफेस चार्ज डेन्सिटी सिग्मा वाहवत आहे त्याचे सेंटर हे ओरिजीन येथे आहे तर हे येथे सेंटर ओरिजिन आहे आणि ते z अक्षाभोवती कोनीय वेग ओमेगा ने फिरत आहे जो ओमेगा z कॅप आहे गुड तर चला मला ते ड्रॉ करु द्या तर ते असे फिरत आहे या ओमेगा z कॅप सारखे फिरत आहे तर पृष्ठभागाच्या लगेच बाहेर पॉइंटिंग वेक्टर असे दिले जाते की तर आपल्याला या सिस्टीम साठी पॉइंटिंग वेक्टर मोजायचा आहे तर हे सिस्टीम सोडवण्यासाठी मी लेक्चर क्रमांक 25 चा संदर्भ घेतो ज्यामध्ये इन्स्ट्रक्टर ने या प्रकारच्या सिस्टम मध्ये मॅग्नेटिक फिल्ड कसे मोजायचे हे स्पष्टपणे सांगितले आहे मी येथे थेटपणे या फिरणार्या गोला साठी वेक्टर पोटेन्शियल लिहीत आहे आणि आपण मॅग्नेटिक फिल्ड मोजूयात आपण या सिस्टीम साठीचे इलेक्ट्रिक फील्ड सुद्धा मोजुया आणि त्यानंतर आपण पॉइंटिंग वेक्टर मोजण्या कडे जाऊयात तर तुम्ही जर लेक्चर क्रमांक 25 च्या नोंदी कडे पाहिले तुम्हाला असे दिसेल की अशा सिस्टिम साठी A ते म्हणजेच वेक्टर पोटेन्शियल असे दिले जाते की म्यु नॉट कॅपिटल R त्रिज्या आहे मला हे येथे उल्लेखित करू द्या R त्रिज्या आहे म्यु नॉट कॅपिटल R ओमेगा सिग्मा r साईन थिटा r हे अंतर आहे जिथे आपण वेक्टर पोटेन्शियल भागिले 3 मोजणार आहोत हे r लहान आहे किंवा बरोबर आहे कॅपिटल R त्यासाठी आहे आणि म्यु नॉट R चा घात 4 ओमेगा सिग्मा साईन थिटा भागिले 3 r चा वर्ग हे r मोठे आहे किंवा बरोबर आहे R त्यासाठी आहे A 0Rωσrsinθ3 r≤R 0R4ωσsinθ3r2 r≥R BA तर आपल्या प्रश्नांमध्ये असे अपेक्षित आहे की आपण थोडेसे बाहेर मोजावे आपण हे गृहीत नंतर वापरू आता सध्या आपण स्मॉल r आणि कॅपिटल R वापरू पुढे जाऊन आपण स्मॉल r बरोबर कॅपिटल R असे ठेवू तर याची फक्त आठवण ठेवा तर एकदा आपल्याला A मिळाले की आपण B मोजू शकू जे मॅग्नेटिक फिल्ड आहे आणि ते A चा कर्ल असे दिले जाते मी हा अभ्यास तुमच्यासाठी सोडत आहे तुम्ही स्फेरिकल पोलार अक्ष प्रणालीमध्ये A चा कर्ल मोजू शकता तर फक्त हे माझ्याकडून सुटले A ची दिशा हि फाय कॅप आहे तर B हे A चा कर्ल आहे आणि तुम्ही ते तसे सुद्धा मोजू शकता जसे की स्फेरिकल पोलार अक्ष प्रणालीमध्ये कर्ल कसा मोजला जातो मी थोडेसे बाहेरील त्याचा अर्थ बाहेर r मोठे आहे R पेक्षा येथे B साठीचे शेवटचे सूत्र लिहीत आहे तर B बरोबर असणार आहे B बरोबर म्यु नॉट R चा घात 4 ओमेगा सिग्मा साईन थिटा भागिले 3 2 कॉस थिटा r कॅप अधिक साईन थिटा थिटा कॅप भागिले r चा घन B 0R4ωσ3 2cosθrsinθ r3 तर इलेक्ट्रिक फिल्ड आपण सहजतेने गॉस चा नियम वापरू शकतो मी पुन्हा हा गोल रेखाटत आहे हे सिग्मा आहे फक्त अंतर r असताना गॉशियन सरफेस घ्या आता तुम्ही याला सहजतेने लिहू शकता E डॉट ds हे सिग्मा आहे जे असे देते की तुम्ही याला असे लिहू शकता सिग्मा गुणिले 4 पाय R चा वर्ग येथे R ही त्रिज्या आहे तुम्ही याला असे लिहू शकता की R ही त्रिज्या आहे भागिले एपसिलोन आणि हे सहजतेने असे केले जाऊ शकते की E गुणिले 4 पाय R चा वर्ग भागिले एपसिलोन नॉट आणि जे तुम्हाला देते E बरोबर आहे सिग्मा R चा वर्ग भागिले एपसिलोन नॉट स्मॉल r चा वर्ग r कॅप तर आपल्याला E मिळाले आहे B मिळाले आहे तर पॉइंटिंग वेक्टर S असे दिले जाते की 1 भागिले म्यु नॉट E क्रॉस B 4πR2o E R20r2 r S 10 E× B तर आता हे फक्त वेक्टर प्रॉडक्ट आहे आणि आपण ते मोजुया फक्त तुम्ही ते मोजा मी त्याला शेवटच्या रूपामध्ये लिहिणार आहे फक्त प्रत्येक चिन्हाची काळजी घ्या S असणार आहे R चा घात 6 ओमेगा सिग्मा चा वर्ग साईन थिटा भागिले 3 r चा घात 5 एपसिलोन नॉट फाय कॅप S R62sinθ3r50 आता आपण वापरत आहोत जे काही प्रश्नांमध्ये दिले आहे असे दिले आहे की फक्त गोलाच्या बाहेर तर स्मॉल r बरोबर R हे फक्त बाहेर ठेवा आणि नंतर ते राहील S बरोबर ओमेगा सिग्मा चा वर्ग R साईन थिटा भागिले 3 एपसिलोन नॉट जिथे r R S 2Rsinθ30 तर हे उत्तर आहे त्यामुळे असलेले पॉइंटिंग वेक्टर आणि दिशा आहे फाय तर हे उत्तर आहे तुम्ही हे पाहू शकता की हे पर्याय क्रमांक उत्तर संचातील बी किंवा प्रश्नसंच यासाठी तर हे उत्तर आहे आता आपण प्रश्न क्रमांक सहा कडे जाऊ तर प्रश्न क्रमांक सहा असे उल्लेखित करतो की एक लांब सोलेनोएड त्याची त्रिज्या r आणि गुंडाळ्या प्रति युनिट लेन्थ n आहे आणि ते जेव्हा टाईम t बरोबर 0 आहे तेव्हा करंट I नॉट प्रवाहित करत आहे तर प्रश्न असा आहे की आपल्याकडे एक लांब सोलेनोईड आहे तर I हे फाय च्या दिशेने आहे तसे घ्या I हे भोवती फिरत आहे I दिशेने आणि जिथे करंट बदलत आहे याचा अर्थ करंट असे दिले आहे की I हे t फंक्शन आहे बरोबर आहे I नॉट अधिक अल्फा t जे लिनिअरली वाढत आहे या दंडगोलाकार पृष्ठभागाच्या थोडेसे बाहेर I चा बदल हा बरोबर आहे I नॉट अधिक अल्फा t तर तर या सोलेनोईड च्या दंडगोलाकार पृष्ठभागाच्या थोडेसे आत पॉइंटिंग वेक्टर असणार आहे ItI0αt पुन्हा तुम्ही येथे पहा कि आपण थोडेसे आत मोजणे अपेक्षित आहे तर आपण स्मॉल r बरोबर आहे कॅपिटल R च्या हे नंतर ठेवू तर पुन्हा आपल्याला E B मोजायचे आहे आणि नंतर E आणि B चा क्रॉस प्रॉडक्ट तर आपल्याला हे चांगलेच ठाऊक आहे की या लांब सोलेनोईड साठी या अनंत लांब सोलेनोईड साठी मॅग्नेटिक फिल्ड हे म्यु नॉट n I z कॅप ते I हे फाय च्या दिशेने आहे तर म्यु नॉट n I z कॅप B0nI z आता I हे t चे फंक्शन आहे तर करंट मधील बदल हे खरे पाहता मॅग्नेटिक फिल्ड मधील बदल आहे आणि मॅग्नेटिक फिल्ड मधील बदल टाईम च्या संदर्भामध्ये हे खरे पाहता एक इलेक्ट्रिक फिल्ड प्रेरित करणार आहे तर हे असे दिले जाते की इलेक्ट्रिक फिल्ड असे दिले जाते की E डॉट dl हे बरोबर आहे वजा d बाय dt ऑफ B डॉट ds फक्त हे छोटेसे वर्तुळ घ्या a ज्याची त्रिज्या S आहे आणि त्याला असे मोजा की E ते 2 पाय s हे बरोबर असेल वजा dB बाय dt डॉट pi s चा वर्ग आणि dB बाय dt असेल म्यु नॉट n dI बाय dt πs2 dBdt0ndIdt आणि इक्वेशन 1 पासून आपण हे लिहू शकतो की dB बाय dt हे बरोबर आहे म्यु नॉट n अल्फा dBdt0nα तर E असे दिले जाते की बरोबर आहे वजा म्यु नॉट n अल्फा R छेद 2 जिथे R ही सोलेनोईड ची त्रिज्या आहे खरे पाहता ते फाय कॅप असे आहे आता आपल्याला पॉइंटिंग वेक्टर मोजायचे आहे B हे आधीच याआधीच्या स्लाईडमध्ये दिले आहे तर S हे पुन्हा E क्रॉस B भागिले म्यु नॉट असे दिले जाते जे दिले जाते वजा म्यु नॉट n चा वर्ग अल्फा भागिले 2 गुणिले I नॉट अधिक अल्फा t r कॅप E 0nαR2 S ER0 0n22 I0αtr तर हे रेडियल सहभागी आहे याचे भौतिकीय स्पष्टीकरण मी सरांवर सोडतो सर तुम्हाला यावरील भौतिकीय स्पष्टीकरण समजवतील तर आता दोन प्रश्न सोडवले आहे एक प्रश्न या गोला शी संबंधित होता जो फिरत आहे आणि दुसरा प्रश्न जिथे एक सोलेनोएड आहे आणि करंट वाढत आहे आधीच्या बाबतीमध्ये आपण पॉइंटिंग वेक्टर फाय च्या दिशेने आहे हे शोधले आणि म्हणून म्हणून ते फक्त गोल जाते तुम्ही येथे पाहू शकता की ते स्वतःभोवती गुंडाळले जाते आणि इथे कोणतीही एनर्जी आत किंवा बाहेर जात नाही आणि दुसऱ्या बाजूला सोलेनोईड मध्ये एनर्जी ही येत आहे पॉइंटिंग वेक्टर आत येत आहे जसे की तुम्ही आठवू शकता पॉइंटिंग वेक्टर ही एक भौतिकीय संख्या आहे जी प्रति युनिट क्षेत्रफळ किती एनर्जी प्रवाहित होत आहे हे निर्देशीत करते आता या आधी गोलच्या बाबतीमध्ये तुम्ही येथे पाहू शकता कारण की ते स्वतःभोवती किंवा स्वतःवर गुंडाळले जाते तिथे एनर्जी ही बाहेर जात नाही किंवा सिस्टीम च्या आत येत नाही आणि दुसऱ्या बाजूला सोलेनोईड मध्ये जसे करंट वाढते तसेच आतील फिल्ड वाढते आणि जर B फिल्ड वाढत असेल तर मॅग्नेटिक फिल्ड मध्ये संग्रहित एनर्जी सुद्धा वाढत आहे आणि ती यामध्ये आणली गेली आहे या पॉइंटिंग वेक्टर कडून आता आपण पुढील दोन प्रश्न सोडवू या स्टुडन्ट तिसरा प्रश्न आहे दोन मोठ्या गोलाकार प्लेटचा विचार करा ज्याची त्रिज्या A आहे जे एक कॅपॅसिटर बनवत आहेत जेव्हा त्यांमधील अंतर d आहे तर ते असे आहे तिथे दोन प्लेट्स आहेत त्यापैकी ही एक चार्ज Q 0 वाहत आहे आणि पुढील एक हा काहीतरी ऋण Q 0 चार्ज वाहत आहे आणि त्या एकमेकांपासून R अंतरावर आहेत आणि आपण इथे कुठेतरी मोजावे असे अपेक्षित आहे हा पॉईंट P आहे आणि आपण मोजणे अपेक्षित आहे जर ते एका पातळ वायरने जोडले गेले असतील जे त्यांच्या सेंटर मधून जाते त्या वायर मधून एक करंट प्रवाहित होणे सुरू होते स्पष्टपणे येथून एक करंट तिकडे प्रवाहित होईल खालच्या प्लेट पासून वरच्या प्लेट कडे जर वायरचा रेझिस्टन्स R असेल तर तर वायरचा रेजिस्टन्स हा R दिला आहे पॉईंट P वर असलेल्या वायर पासून अंतर S वर मॅग्नेटिक फिल्ड किती आहे आणि हा पॉईंट S एवढा लांब आहे तर हे आहे एका अर्थाने S हे आहे ऋण Q 0 तर आता पुढे कसे जायचे तर आपण असे पुढे जाऊ हा प्रश्न क्रमांक सात आहे आपल्याला माहित आहे की V बरोबर I R आणि आपल्याला माहित आहे V बाय R बरोबर आहे I जे बरोबर आहे dQ बाय dt जे आपल्याला Q देते VIR VRI dQdt QCR आणि आपण हे असे सुद्धा सोडवू शकतो की हे बरोबर आहे ऋण Q छेद CR चार्ज हा कमी होत आहे त्यामुळेच आपण Q ला वजा Q असे घेत आहोत कारण की चार्ज हा इथून तिथे प्रवाहित आहे आणि ते ऋण Q आहे तर हे तुम्हाला देते dQ बाय Q बरोबर आहे वजा dt बाय RC आणि तुम्ही हे मोजू शकता जेव्हा t बरोबर आहे 0 तुमच्याकडे आहे Q 0 जेव्हा t बरोबर आहे कधीतरी t हे Q आहे तर तुम्ही मोजू शकता ln Q बाय Q 0 बरोबर आहे वजा t भागिले RC जे देते माझे Q जे बरोबर आहे Q 0 e चा घात ऋण t भागिले RC Q0QdQQ 0t dtCR lnQQ0 tRC QQ0e tRC याचा अर्थ चार्ज हा Q कोणत्याही वेळी t ला त्याला t असे घ्या याचा अर्थ माझा चार्ज या प्लेट पासून खालच्या प्लेट पासून ते असे टाईम सोबत कमी होत आहे जे असे आहे करंट वाढत आहे याचा अर्थ सारखाच आहे तर आता आपण प्रथम E इलेक्ट्रिक फील्ड मोजुया तर या माझ्या प्लेट्स आहेत वाहताहेत चार्ज धन Q 0 आणि ऋण Q 0 आता कोणत्याही पॉईंटवर आपल्याला माहित आहे की तिथे आहे स्पष्टपणे तिथे असे एक इलेक्ट्रिकल पॉइंटिंग असणार आहे तर कोणत्याही पॉईंटवर आपल्याला माहित आहे की एका शीट साठी इलेक्ट्रिक फील्ड किंवा असे दिले जाते की E हे बरोबर आहे पहिल्या प्लेट मुळे सिग्मा छेद 2 एपसिलोन नॉट आणि दुसऱ्या प्लेट मुळे धन सिग्मा छेद 2 एपसिलोन नॉट आणि हे सर्व जमा होते z कॅप मध्ये जिथे मी माझे z व्याख्येत करत आहे जिथे माझी अक्ष प्रणाली ही z x y अशी आहे तर ते धन z दिशेने जात आहे E20 20 z Et 0 z Et Q0e tRCa20 z तर माझे E फिल्ड असणार आहे सिग्मा बाय एपसिलोन नॉट z कॅप आता तुम्ही E लिहू शकता कोणत्याही t वेळेसाठी कारण की चार्ज हा कमी होत आहे तर आपण हे E t असे लिहू शकतो आणि सिग्मा आपण असे लिहू शकतो कोणत्याही t वेळेसाठी चार्ज इथून गेला जे असे आहे Q नॉट E चा घात ऋण t भागिले RC भागिले एरिया आणि एरिया आहे पाय a चा वर्ग एपसिलोन नॉट z कॅप तर ही माझी इलेक्ट्रिक फील्ड आहे तर एका गोष्टीची तुम्ही येथे नोंद घ्या की मॅग्नेटिक फिल्ड मोजण्यासाठी इलेक्ट्रिक फिल्ड मधील हा बदल हा काहीतरी मॅग्नेटिक फिल्ड प्रेरित करणार आहे तर सर्वप्रथम आपण या इलेक्ट्रिक फिल्ड मधील बदला मुळे असलेले मॅग्नेटिक फिल्ड मोजुया आणि दुसरे या वायरचे मॅग्नेटिक फिल्ड मधील योगदान जी करंट I प्रवाहित करत आहे तर तिथे मॅग्नेटिक फिल्ड ला दोन योगदान असणार आहेत पहिले टाईम सोबत बदलणाऱ्या इलेक्ट्रिक फिल्ड मुळे आणि दुसरे या करंट मुळे जे या वायर मधून प्रवाहित होत आहे तर तुम्ही एका पाठोपाठ एक येथे मोजणार आहात तर प्रथम मी टाईम वर अवलंबित असलेल्या इलेक्ट्रिक फिल्ड मुळे प्रेरित झालेले मॅग्नेटिक फिल्ड मोजणार आहे तर येथून आपण थेटपणे प्रेरित करू शकतो डेल ऑफ E बाय डेल ऑफ t तर हे असणार आहे ऋण 1 छेद RC पाय a चा वर्ग एपसिलोन नॉट चला याला ऋण 1 असे लिहू नये मी सहजतेने त्याला Q नॉट E चा घात ऋण t भागिले RC ने मल्टिप्लाय करू शकतो तर हा टाइम आहे हे आहे dv बाय dt z कॅप दिशेसाठी E∂t Q0e tRCRCπa20 z आता आपण या टाईम सोबत बदलणाऱ्या इलेक्ट्रिक फिल्ड मुळे असलेले मॅग्नेटिक फिल्ड मोजणार आहोत तर ते असे दिले जाते की B डॉट dl हे बरोबर आहे म्यु नॉट एपसिलोन नॉट dE बाय dt डॉट ds तर हे टाईम सोबत बदलणाऱ्या इलेक्ट्रिक फिल्ड मुळे असलेले मॅग्नेटिक फिल्ड आहे मी हे पुन्हा रेखाटतो चला काहीतरी S घेऊया जे इथे दिले आहे तर B डॉट dl हे dl फाय च्या दिशेने असे असणार आहे तर ते फाय ची दिशा देते एक गोष्ट जी ची इथे नोंद घेतली पाहिजे ती आहे दिशा तर हे आहे B गुणिले 2 पाय s हे असणार आहे म्यु नॉट एपसिलोन नॉट या आधीच्या स्लाईडमध्ये आपण आत्ता d बाय dt मोजले आहे जे बरोबर आहे B ds B2πs 00Q0e tRC0RCπa2×πs2 B 0Q0e tRC πs22πRC πa2s Bdis 0Q0e tRC s2πRC a2 तर मला ते इथे लिहू द्या Q 0 तिथे एक ऋण चिन्ह आहे e चा घात ऋण t भागिले RC भागिले एपसिलोन नॉट RC पाय a चा वर्ग येथून एपसिलोन एपसिलोन हे कॅन्सल होईल आणि तिथे असणार आहे a ds तर हे असेल पाय s चा वर्ग येथे येणार आहे तर जे मला माझे B देते बरोबर आहे ऋण म्यु नॉट Q 0 e चा घात ऋण t भागिले RC भागिले 2 पाय RC पाय a चा वर्ग पाय s चा वर्ग तर हे पाय कॅन्सल होईल या पाय सोबत आणि तिथे s चा घटक राहील जो सुद्धा येईल हे s कॅन्सल होते हे s आणि हे असणार आहे फाय कॅप मध्ये तर हे माझे B वेक्टर आहे ऋण म्यु 0 Q 0 e चा घात ऋण t भागिले RC भागिले 2 पाय RC a चा वर्ग फाय कॅप तर हे टाईम सोबत बदलणाऱ्या इलेक्ट्रिक फिल्ड चे योगदान आहे आता दुसरे योगदान चला त्याला आपण B डिस्प्लेसमेंट असे लिहू या तुम्ही B डिस्प्लेसमेंट असे म्हणू शकता हे पहिले आहे आता आपण दुसरे B योगदान मोजणार आहोत जे पुन्हा त्यामधून प्रवाहित असलेल्या करंट मुळे असणार आहे पुन्हा s चा सारखाच लूप बनवा आणि पुन्हा एंपियर चा नियम वापरा B डॉट dl बरोबर आहे म्यु नॉट I समाविष्ट केलेले करंट हे या दिशेमध्ये वाढत आहे हे तुम्हाला माहीत आहे तर हे आहे B गुणिले 2 पाय s जे बरोबर आहे म्यु नॉट I जे आहे dQ बाय dt तर हे नेमके असण्यासाठी मला असे लिहू द्या की ते आहे d बाय dt Q नॉट e चा घात ऋण टाऊ भागिले RC आणि मी केवल मूल्य घेईन कारण की खरे पाहता I हे वाढत आहे dl0I B 2πs0ddt Q0e tRC B 2πs 0Q0RC e tRC BI 0Q0e tRC2πRC s तर हे असणार आहे म्यु नॉट Q 0 बाय RC e चा घात ऋण टाऊ भागिले RC B ते 2 पाय s तर B वेक्टर हे असणार आहे म्यु नॉट e चा घात ऋण t भागिले RC 2 पाय RC s फाय कॅप हे असे करंट I मुळे आहे असे म्हणूयात तर I मुळे असलेले B मी फक्त असे लिहीत आहे आता पूर्ण B आपल्याला B टोट मोजायचे आहे तर B टोटल तर B टोटल असणार आहे म्यु नॉट बाय 2 पाय RC Q नॉट e चा घात ऋण t भागिले RC बाय s फाय कॅप वजा म्यु नॉट बाय 2 पाय RC Q नॉट e चा घात ऋण t भागिले RC s बाय a चा वर्ग फाय कॅप तर येथे सामायिक असलेले घटक घ्या तर हे आहे म्यु नॉट बाय 2 पाय RC Q नॉट e चा घात ऋण t भागिले RC हे सामायिक आहे असे मला वाटते आणि हे आपल्याजवळ राहिले आहे 1 बाय s वजा s बाय a चा वर्ग फाय कॅप Btotal 02πRC Q0e tRCs 02πRCQ0e tRC sa2 Btotal 0Q0e tRC2πRC 1s sa2 तर हे B वेक्टर आहे कारण की आपण B मोजले आहे हे झाले आहे आणि तुम्ही पाहू शकता की पर्याय C हे समाधान आहे आता प्रश्न क्रमांक 8 आपल्याला फक्त या सिस्टीम साठीचे पॉइंटिंग वेक्टर मोजायचे आहे तर आपण यासोबत केले आहे आपण E मोजले आहे आपण B मोजले आहे आता आपण s हे 1 बाय म्यु नॉट E क्रॉस B असे इतके सहज लिहिणार आहोत तर आपल्याला माहित आहे की फक्त E बरोबर आहे Q नॉट e चा घात ऋण टाऊ भागिले RC पाय a चा वर्ग एपसिलोन नॉट तर हे z कॅप मध्ये इलेक्ट्रिक फिल्ड आहे आता s बरोबर आहे s असणार आहे फक्त त्याला असे गुणायचे आहे तर हे असणार आहे Q नॉट s चा वर्ग e चा घात ऋण 2 टाऊ भागिले RC भागिले 2 पाय RC a चा वर्ग एपसिलोन नॉट 1 भागिले s वजा s भागिले a चा वर्ग आणि हे आहे z कॅप क्रॉस फाय कॅप जे आहे s वेक्टर ते आहे वेक्टर s जे बरोबर आहे Q नॉट s चा वर्ग e चा वजा 2 t भागिले RC भागिले 2 पाय RC a चा वर्ग एपसिलोन नॉट 1 भागिले s वजा s भागिले a चा वर्ग आणि z क्रॉस फाय हे आहे ऋण r कॅप S10 EB E Q0e tRCa20 z S Q02e 2tRC2πRC a20 1s sa2 z S Q02e 2tRC2πRC a201s sa2 r आता हे पॉइंटिंग वेक्टर आहे तुम्ही पर्याय प्रश्नसंच्यापासून पाहू शकता ते एका पर्यायाशी मिळतेजुळते आहे एक गोष्ट मी इथे उल्लेखित करेन ते म्हणजे RC याला कधी कधी टाईम कॉन्स्टंट असे म्हणतात ट्रांसीएंट सर्किट चा टाईम कॉन्स्टंट